आपण अशा प्रकारची असाइन्मेंट यापूर्वी बघितली आहे जिथे आपण डावीकडे तीन नावे घेतो आणि त्यास उजवीकडे तीन व्हॅल्यूजदेतो आणि आपण याला राऊंड ब्रॅकेटमध्ये लिहितो तर अशाप्रकारे राऊंड ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू चा हा क्रम म्हणजे याला ट्यूपल असे म्हणतात सामान्यतः आपण पेयर्स ट्रिपल्सक्वाड्रूपल्स याविषयी चर्चा करतो परंतु सामान्यता जेव्हा ते k च्या व्हॅल्यूज वर जाते तेव्हा आपण त्यास k ट्यूपल्स म्हणतो पायथोनमध्ये ट्यूपल्स देखील वैध व्हॅल्यू असतात तुम्ही एक नाव घेऊ शकता आणि त्याला व्हॅल्यूज चे ट्यूपल द्या उदाहरणार्थ आपण द्विमितीय पॉईंट जिथे की x कॉर्डीनेटस हे 3 5 आणि 4 8 आहे आणि आपण असे म्हणू शकतो की पॉईंटची व्हॅल्यू 3 5 4 8आणि ही लिस्ट नाही परंतु ट्यूपल आहे ट्युपल म्हणजे काय हे एका मिनिटात आपण पाहू त्याचप्रमाणे आपण असे म्हणू शकतो की तारीख ही दिवस महिना आणि वर्ष असे तीन भाग मिळून बनते आणि आपण त्यास तीन व्हॅल्यूज किंवा ट्रिपल मध्ये संलग्न करू शकता तर ट्युपल लिस्ट प्रमाणे वागते म्हणून हा एक प्रकारचा क्रम आहे तर स्ट्रिंग्स आणि लिस्ट प्रमाणे ट्युपलमध्ये आपण अनुक्रमातील एक घटक काढू शकता तर आपण म्हणू शकतो पॉईंट मधील 0th व्हॅल्यू हे x कॉर्डीनेट आहे हे x कोर्डिनेट नावाच्या x ला 3 5 व्हॅल्यू प्रदान करेल किंवा जर आपण एक भाग घेऊ शकतो तर असे म्हणू शकतो की आपल्याला जर फक्त 7 आणि 2013 पाहिजे आहेत आपण तारीख घेतो आणि भाग एक पासून शेवटपर्यंत घेतो तेव्हा आपल्याला 7 स्वल्पविराम 2013 मिळेल तर हे आतापर्यंत पाहिलेल्या स्ट्रिंग्स आणि लिस्ट सारख्याच भिन्न प्रकारच्या अनुक्रमांसारखे वागते परंतु ट्युपल आणि लिस्ट मधील फरक असा आहे की ट्युपल हे ज्यात काही बदल होणार नाही असे आहे म्हणून ट्युपल या प्रकरणात स्ट्रिंग सारखे वागते उदाहरणार्थ आपण या तारखेस 8 वर बदलू शकत नाही आणि स्थितीनुसार तारीख 8 क्रमांकासह बदलली पाहिजे हे एका लिस्टमध्ये शक्य आहे परंतु ट्युपल मध्ये नाही तर ट्युपल्स हे अपरिवर्तनीय क्रम आहेत आणि हे महत्त्वाचे का आहे हे आपल्याला एका मिनिटात दिसेल चला लिस्ट कडे पुन्हा वळू या लिस्ट ही व्हॅल्यूज चा अनुक्रम आहे आणि या क्रमाच्या स्थानांची संबंधित सुरुवात 0आणि वजा 1 लांबी पर्यंतची स्थिती स्पष्ट दर्शवते तर लिस्ट पाहण्याचा वैकल्पिक मार्ग असे म्हणता येईल की प्रत्येक व्हॅल्यू चे स्थान निर्धारित करते तर याबाबतीत व्हॅल्यूज इन्टिजर असतात आपण असे म्हणू शकतो की लिस्ट l गणितीय दृष्टिकोनातून 0 1 2 3 4 या इन्टिजर श्रेणीत मॅप किंवा फंक्शन आहे आणि विशेषतः l 0 सोबत 13 l 4 सोबत 72 आणि असे काही जिथे आपण हे फंक्शन व्हॅल्यू म्हणून पाहत आहोत तर प्रोग्राम भाषेचा विचार करायचा झाला तर 012 34 याला आपण keys असे म्हणतो तर या काही व्हॅल्यू सोबत काही आयटम्स निगडित आहे तर आपण 1 यास्थानी निगडीत असलेला आइटम शोधूया आणि 46 परत मिळवू आपल्याकडे key आहेत आणि त्या संबंधित नोंदींना व्हॅल्यूज म्हणतात तर व्हॅल्यूज ची जोडणी करण्याचा एक मार्ग म्हणजे लिस्ट आपण ही संकल्पना 0 पासून n वजा 1 पर्यंत व्हॅल्यूज श्रेणीशिवाय अन्य गोष्टींच्या संच मधून समजून घेऊ शकतो उदाहरणार्थ key एक स्ट्रिंग असू शकते तरआपल्याला कदाचित एखादी लिस्ट पाहिजे ज्यामध्ये आपण खेळाडूच्या नावानुसार व्हॅल्यू सूचीबद्ध करतो तर उदाहरणार्थ प्रत्येक खेळाडूच्या नावासाठी काय व्हॅल्यू आहे हे सांगून आपण चाचणी सामन्यात धावसंख्येचा मागोवा ठेवू शकता तर धवनची धावसंख्या 84 आहे पुजाराची धावसंख्या 16 आहे कोहलीची धावसंख्या २०० आहेआपण या सर्वांना सर्वसाधारण लिस्ट मध्ये संग्रहित करतो जिथे लिस्ट च्या व्हॅल्यूज अनुक्रमे अनुक्रमित केलेल्या नाहीत परंतु या प्रकरणात खेळाडूचे नाव ऐब्स्ट्रैक्ट key द्वारे आहे यालाच पायथोन मध्ये डिक्शनरी म्हणतात आणि इतर प्रोग्रामिंग भाषांमध्ये यास असोसिएटिव्ह अॅरे असे देखील म्हणतात तर हे तुम्ही साहित्यात बघू शकता तर इथे संग्रहित केलेल्या व्हॅल्यूज key द्वारे प्रवेश केल्या जाऊ शकतात जे फक्त स्थान नाही परंतु काही अनियंत्रित निर्देशांक आहे आणि पायथोन चा नियम असा आहे की कोणतीही अपरिवर्तनीय व्हॅल्यू एक key असू शकते याचा अर्थ असा की आपण न बदलणाऱ्या स्ट्रिंगचा वापर करू शकता आणि इथे उदाहरणार्थ तुम्ही ट्युपल्स वापरू शकतापण जसे आपण पाहिले की तुम्ही लिस्ट नाही वापरू शकत आणि डिक्शनरीचे इतर वैशिष्ट्य म्हणजे लिस्ट प्रमाणेच ते बदलण्यायोग्य देखील आहेतआपण key सोबत व्हॅल्यू घेऊ आणि त्यास पुनर्स्थित करू जर तुम्हाला 72 ही व्हॅल्यू पाहिजे असेल तर याकरिता चालू डिक्शनरी उपयोगात आणता येईल आणि पुजारा सोबत संबंधित व्हॅल्यू 16 ची 72 होईल अशा रीतीने डिक्शनरी या ठिकाणी अद्ययावत करता येईल आणि लिस्ट प्रमाणे बदलता देखील येईल आपल्याला पायथोन ला सांगावे लागेल की काही नावे डिक्शनरी आहे आणि लिस्ट नाही तर आपण कर्ली ब्रॅकेट्स द्वारे रिक्त डिक्शनरी दर्शवितो तर आपल्याला आठवते आपण लिस्ट साठी चौकोनी कंसाचा उपयोग केला तर आपण आधी पाहिलेल्या डिक्शनरी ला प्रारंभ करायचा असेल तर आपल्याला टेस्ट 1 यास कंस देऊन रिकामी डिक्शनरी असे इथे म्हणावं लागेल आणि नंतर आपण सर्व खेळाडूंना व्हॅल्यूज प्रदान करण्यास सुरुवात करू शकतो जसे की आपण या आधी धवन आणि पुजारा आणि इतर काही सोबत केले होते लक्षात घ्या की आपल्याकडे असलेल्या या तिन्ही क्रमांकाचे आणि गोष्टींचे प्रकार भिन्न आहेत तर अर्थातच स्ट्रिंग साठी आपण दुहेरी क्वोट्स किंवा एकेरी क्वोट्स वापरतो लिस्टसाठी आपण स्क्वेअर ब्रॅकेट्स वापरतो टपल्ससाठी आपण राऊंड ब्रॅकेट्स वापरतो आणि डिक्शनरी साठी आपण कंस वापरतो म्हणून आपण कोणत्या प्रकारचे संग्रह नावांशी जोडत आहोत हे पायथोन ला सूचित करण्याचा एक संदिग्ध मार्ग आहे जेणेकरून आपण त्या प्रकारच्या संकलनासाठी परिभाषित केलेल्या योग्य ऑपरेशन्स सह ऑपरेट करू शकू तर डिक्शनरी साठी पुन्हा एकदा key हे कोणतेही अपरिवर्तनीय मूल्य असू शकते याचा अर्थ आपली key इन्टिजर असू शकते ती फ्लोट असू शकते ती एक बूल असू शकते ती एक स्ट्रिंग असू शकते ती टपल असू शकते जे असू शकत नाही ते लिस्ट किंवा डिक्शनरी आहे तर आपल्याकडे स्वतः लिस्टमधून किंवा डिक्शनरी द्वारे अनुक्रमित व्हॅल्यू असू शकत नाही म्हणून आपल्याकडे नेस्टेड लिस्ट प्रमाणेच अनेक लिस्ट असू शकतात जिथे आपल्याकडे लिस्ट मध्ये लिस्ट असू शकते आणि नंतर आपल्याकडे दोन निर्देशांक 0 वी लिस्ट घेतात आणि नंतर 0 लिस्टमध्ये त्यांचे पहिले स्थान आपल्याकडे दोन स्तरांच्या key असू शकतात आपल्याला एका किंवा अधिक चाचणी सामन्यांमधील स्कोअरचा मागोवा ठेवायचा असल्यास दोन डिक्शनरी असण्याऐवजी आपल्याकडे एक डिक्शनरी असू शकते जिथे पहिली key चाचणी सामना टेस्ट 1 किंवा टेस्ट 2 आहे आणि दुसरी key म्हणजे एक खेळाडू आहे उदाहरणार्थ या आधीच जसे पहिल्या key सोबत त्याच प्रमाणे वेगळी पहिली key टेस्ट 1 आणि टेस्ट 2 तुम्ही धवन साठी दोन वेगळ्या स्कोर चा मागोवा घेऊ शकता जसे टेस्ट 1 मधील स्कोर आणि टेस्ट 2 मधील स्कोर आणि आपल्याकडे येथे जसे टेस्ट 2 मध्ये एकापेक्षा जास्त खेळाडू आहेत आपल्याकडे कोहली आणि धवन हे दोघे आहेत जर तुम्ही पायथोन मध्ये एखादी डिक्शनरी दर्शविण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला ब्रॅकेट या प्रकारात कर्ली ब्रॅकेट दिसणार जिथे प्रत्येक प्रविष्टी ही कोलन द्वारे विभक्त केलेल्या व्हॅल्यूज ची key असेल आणि ही स्वल्पविराम ने विभक्त केलेल्या लिस्ट सारखी दिसेल आणि आपल्याला जर असंख्य keys पाहिजे असतील तर मूलतः ही एक संपूर्ण प्रविष्टी डिक्शनरी मध्ये दिसेल आणि key टेस्ट 1 साठी माझ्याकडे या व्हॅल्यूज आहेत key टेस्ट 2 साठी माझ्याकडेया व्हॅल्यूज आहेत आणि अंतर्गत रीतीने ही देखील डिक्शनरी च आहे तर त्यांनादेखील स्वतःची key व्हॅल्यू आहे चला तर आपण बघूया हे कसे कार्य करते आपण एक रिक्त डिक्शनरी घेऊ त्याला स्कोर म्हणूया आणि आता आपल्याला keys निर्माण करायच्या आहेत तर समजा आपण स्कोर टेस्ट 1 धवन बरोबर 76 असे घेऊया आता हे आपल्याला त्रुटी देईल कारण आपण त्याला हे नाही सांगितले की स्कोर टेस्ट 1 ला आपण डिक्शनरी समजले आहे तर हे माहित नाही की आपण पुढे धवन या शब्दाने निर्देशांक लिहू शकतो तर आपल्याला प्रथमतः ते सांगावे लागेल की स्कोर हे केवळ एक डिक्शनरी नाही तर स्कोर टेस्ट 1 आणि संभाव्यत कारण आपण त्याचा वापर करू तर स्कोर टेस्ट 2 देखील आहे आता आपण परत जाऊ आणि पहिल्या टेस्टमध्ये धवनची धावसंख्या 76 वर सेट करू आणि कदाचित आपण दुसरी टेस्ट 27 वर सेट करू शकू आणि कदाचित आपण पहिल्या टेस्टमध्ये कोहलीची धावसंख्या 200 वर सेट करू शकू आता तुम्ही मला कोणते स्कोर्स दर्शविण्यास सांगितले तर असे दिसते की त्यास बाह्य डिक्शनरी असून त्यासोबत दोन keys टेस्ट 1 टेस्ट 2 त्यापैकी प्रत्येक नेस्ट डिक्शनरी आहे नेस्ट डिक्शनरीमध्ये धवन आणि कोहली यांच्याकडे दोन keys आहेत आणि व्हॅल्यूज म्हणून 76 आणि 200 गुण आहेत टेस्ट 2 मध्ये एक आहे डिक्शनरी मध्ये नोंद धवनसह key आणि 27 गुण आहेत जर तुम्ही डिक्शनरी वर प्रक्रिया करू इच्छित असल्यास आपल्याला सर्व व्हॅल्यूज मध्ये धावण्याची आवश्यकता आहे आणि सर्व व्हॅल्यूजपर्यंत चालण्याचा एक मार्ग म्हणजे key काढणे आणि प्रत्येक व्हॅल्यू वळणाद्वारे काढणे तर तेथे d dot keys फंक्शन आहे ज्यामुळे डिक्शनरी d च्या key चा क्रम परत मिळतो आणि विशेष गोष्ट म्हणजे आपण असे काहीतरी करणार आहोत की d dot keys मधील प्रत्येक key ही d स्क्वेअर ब्रॅकेट k सोबत असेल तर सर्व key निवडू या हे असे म्हणण्यासारखे आहे की एका लिस्ट मधील प्रत्येक स्थानाची व्हॅल्यू त्या स्थानी काहीतरी करते हे असे की एका लिस्टमधील प्रत्येक key तिच्याशी निगडीत असलेल्या व्हॅल्यू सोबत काहीतरी करते आता एक गोष्ट लक्षात ठेवा जी मी थोड्यावेळाने सांगेल ती अशी आहे की d dot keys कोणत्याही अंदाजानुसार चालत नाही तर key सोबत व्हॅल्यू जलद रीतीने परत मिळवण्यासाठी डिक्शनरी आंतरिक रित्या अनुकूलित केली जाते कदाचित त्या keys ज्या क्रमाने समाविष्ट केलेल्या आहेत त्या जतन करू शकत नाही तर तुम्ही याचे अनुमान लावू नाही शकत की d dot keys हे आपल्यापुढे कशा रीतीने उपस्थित केले असेल असे करण्याचा एक मार्ग म्हणजे सॉर्टिड फंक्शन आहे आपण k साठी असे म्हणू शकतो सॉर्टिड d dot keys d k प्रक्रिया करून आणि सॉर्ट फंक्शन अनुसार keys क्रमवारीने लावून देईल तर सॉर्टिड l हे एक फंक्शन आहे जे आपण यापूर्वी बघितले नाही सॉर्टिड l हे क्रमवारीने सॉर्टिड l ची प्रत परत करेल जी सुधारित होत नाही आपण आत्तापर्यंत काय बघितले l dot sort जे एक फंक्शन आहे जे लिस्ट घेते आणि ज्यास त्या ठिकाणी अद्यावत करते Sorted l एक इनपुट लिस्ट घेते ती तसेच ठेवते परंतु ते क्रमवारी लावलेली आवृत्ती मिळवते लक्षात ठेवण्यासारखी दुसरी गोष्ट म्हणजे d dot keys एक लिस्ट आहे यावर विश्वास ठेवणे मोह असले तरी ती लिस्ट नाही हे श्रेणी आणि इतर गोष्टींसारखे आहे हे केवळ व्हॅल्यूज चा क्रम आहे ज्याला आपण आतमध्ये वापरू शकता म्हणून आपण d dot keys मधून लिस्ट तयार करण्यासाठी लिस्ट च्या मालमत्तेचा वापर करणे आवश्यक आहे तर keys कोणत्याही विशिष्ट क्रमाने ठेवल्या नसल्याचा दावा मान्य करु या चला तर रिकाम्या डिक्शनरी पासून सुरुवात करू आणि आता आपण त्या अक्षरा सारखेच प्रत्येक अक्षरे आणि प्रविष्टी तयार करू तर आपण l a b c d e fg h i d i d lच्या बरोबरीने l असे म्हणू शकतो तर हे काय म्हणत आहे म्हणून जेव्हा आपण स्ट्रिंगमध्ये l साठी म्हणता तेव्हा ते त्या स्ट्रिंगमधील प्रत्येक अक्षराकडे जातेतर d सह key a ची व्हॅल्यू a असे म्हणावे लागेल तर d सोबत key b ची व्हॅल्यू b असे म्हणावे लागेल आणि त्याच प्रकारे बरोबर आता जर मी तुम्हाला विचारू d a काय आहे तुम्ही म्हणू शकता a d i काय आहे ते i आहे आता लक्षात घ्या की abcdefghi हे क्रमवारीत समाविष्ट आहे पण जर मी विचारले d dot keys बद्दल तर ते स्वैर पद्धतीने क्रम तयार करते तर e प्रथम आहे आणि a खालच्या मार्गाला आहे आणि असेच काही आपल्याला याकडून कोणतीही विशिष्ट क्रमवारी मिळणार नाही म्हणून हे फक्त जोर देण्यासारखे आहे की डिक्शनरी मध्ये ज्या क्रमाने key समाविष्ट केल्या जातात त्या क्रमवारीने आपण त्या keys फंक्शन द्वारे सादर करू शकत नाही म्हणून आपण नेहमी हे सुनिश्चित केले पाहिजे की आपण एखाद्या विशिष्ट क्रमाने आपल्या keys वर प्रक्रिया करू इच्छित असाल तर आपण त्या जतन केल्या आहेत याची खात्री करा आपण keys काढता तेव्हा keys कोणत्याही क्रमाने बाहेर येईल असे समजू शकत नाही डिक्शनरी मध्ये व्हॅल्यू काढण्याचे इतर मार्ग म्हणजे d dot व्हॅल्यूज तर d dot keys काही क्रमाने key परत देईल d dot व्हॅल्यूज तुम्हाला काही क्रमाने व्हॅल्यूज परत देईल तर हे असे उदाहरणार्थ म्हणूया x मध्ये l तर तुम्हाला त्या व्हॅल्यूज मिळेल ज्या त्या ठिकाणी नाही मिळाल्या इथे तुम्हाला फक्त व्हॅल्यूज मिळेल keys मिळणार नाही म्हणून डिक्शनरी मध्ये सर्व व्हॅल्यूज जोडू इच्छित असल्यास आपण एकूण 0 ने प्रारंभ करू शकता आणि प्रत्येक व्हॅल्यू साठी आपण फक्त त्या व्हॅल्यूज जोडू शकता तर तुम्ही टेस्ट 1 डॉट व्हॅल्यूज मधून प्रत्येक s घ्या आणि त्यास टोटल मध्ये जोडा म्हणून तुम्ही इन ऑपरेटरचा वापर करून डिक्शनरी मध्ये उपस्थित असलेल्या key ची चाचणी घेऊ शकतासहज असे की लिस्ट प्रमाणे जेव्हा तुम्ही म्हणता x हा l मध्ये उपस्थित आहे तर ते तुम्हाला बरोबर असे म्हणेल जर x हा l च्या मालकीचा असेल तरअन्यथा ते तुम्हाला चूक असं सांगेल हे सर्व keys साठी पण खरे असेल म्हणून जर मला स्वतंत्र फलंदाज साठी स्कोर जोडायचं असेल आणि मला हे माहिती नाही की त्याने प्रत्येक चाचणी सामन्यामध्ये फलंदाजी केली आहे की नाही तर मी प्रत्येक keys साठी या प्रकरणात धवन आणि कोहली मी येथे नाही तर यापूर्वीच सेट केलेली डिक्शनरी प्रारंभ करतो मी टोटल ही डिक्शनरी निश्चित केली तर key धवनसह टोटल 0 आहेkey कोहलीसह टोटल 0 आहे आता आपल्या नेस्टेड डिक्शनरीच्या प्रत्येक सामन्यासाठी जर धवन त्या सामन्यात फलंदाज म्हणून दाखल झाला असेल म्हणून धवन हे नाव जर key म्हणून त्या मॅचमध्ये स्कोरसाठी असेल तर आणि तरच तुम्ही स्कोर जोडू शकता कारण असे जर नाही झाले तर ती मॅच बेकायदेशीर ठरेल म्हणूनच डिक्शनरी मधल्या व्हॅल्यू मध्ये प्रवेश करता तेव्हा ही key खरंच अस्तित्त्वात असते हे आपण इन फंक्शन वापरू शकतो याची खात्री करण्याचा एक मार्ग आहे इथे हे लक्षात ठेवण्यासारखे आहे डिक्शनरी ही लिस्ट पेक्षा वेगळी आहे जर मी रिक्त डिक्शनरी पासून सुरुवात केली तर मी एक key प्रदान करेल जी आत्तापर्यंत आढळली नाही डिक्शनरीमध्ये काही अडचण नाही हे सारखेच आहे जिथे आपण key त्या व्हॅल्यू सकट डिक्शनरीमध्ये समाविष्ट करू शकतो जर d 0 आधीपासून उपस्थित असेल तर ते अद्यावत होईल म्हणून एकतर आपण अद्यावत करू किंवा समाविष्ट करू हे लिस्टच्या सोबत विरोधाभास दर्शवते जिथे तुम्ही रिक्त लिस्ट घेता आणि अशा जागी समाविष्ट करण्याचा प्रयत्न करता जी जागा अस्तित्वात नाही तुम्हाला इथे इंडेक्स एरर मिळेल डिक्शनरी मध्ये नवीन key एकत्रित करण्यासाठी लवचिकपणे विस्तार होते किंवा key अद्यावत करता येते हे key अस्तित्वात आहे की नाही यावर अवलंबून असते थोडक्यात डिक्शनरी हे लिस्ट पेक्षा अधिक लवचिक असून ते व्हॅल्यूज ची key सोबत संबद्धता ठेवते पायथोन सोबतची अजून एक अडचण अशी आहे की सर्व keys च्या व्हॅल्यूज निश्चित पाहिजे तुमच्याजवळ अशा keys नसू शकतात ज्यांच्या व्हॅल्यूज बदलतील तरआपण डिक्शनरी किंवा लिस्ट key म्हणून वापरू शकत नाही परंतु त्यातील अनेक स्तरांसह आपण नेस्टेड डिक्शनरी घेऊ शकतो दुसरी गोष्ट अशी की आपण d dot keys चा वापर करून सर्व keysसाठी डिक्शनरीमध्ये फिरू शकतो आणि त्याचप्रमाणे d dot व्हॅल्यूज देखील वापरता येतात परंतु या d dot key कडून कोणत्या key क्रमाने उमटल्या जातात ते सांगता येत नाही म्हणून आपल्याला अंदाजानुसार त्यावर प्रक्रिया करणे निश्चित करायचे असल्यास आपण काहीतरी वेगळे करण्यासाठी क्रमवारी लावण्याची आवश्यकता आहे तर हे आपणास दिसेल की डिक्शनरी ही एक वास्तविक गोष्ट आहे जी मजकूर फाइल्स किंवा टेबल्समधून माहिती हाताळण्यासाठी पायथोन ला एक खरोखर उपयुक्त भाषा बनवते जर आपल्याकडे स्वल्पविरामाने विभक्त व्हॅल्यू सारणी म्हटले जाते तर ते स्प्रेडशीटमधून काढून टाकले गेले आहे कारण मग आपण रकाना शीर्षक वापरू शकतो आणि व्हॅल्यू जमा करू शकतो तर आपण आपल्या प्रोग्रामिंग कौशल्यांमध्ये डिक्शनरी समजून घेऊन आणि त्यास आत्मसात केले पाहिजे कारण स्क्रिप्ट्स लिहिण्यासाठी पायथोन खरोखरच एक अतिशय प्रभावी भाषा बनविते